या मॉड्यूल मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की दिफ्फेरेन्शियल ऍम्प्लिफायर म्हणजे नक्की काय आपण ओपअँपला इन्वर्तींग नॉन इन्वर्तींग आणि समिंग ऍम्प्लिफायर म्हणून बघितलेले आहे आता आपण ऑपरेशनल ऍम्प्लिफायर हा दिफ्फेरेन्शियल ऍम्प्लिफायर म्हणून कसा वापरला जाऊ शकतो हे बघणार आहोत जर आपण पुन्हा स्क्रीन वर पाहत असाल तर माझ्याजवळ ऑप एमप हा पुढील कॉन्फिगरेशन प्रमाणे आहे या स्केमॅटिक मध्ये किंवा सर्किटमध्ये मला असे दिसते आहे की मी ऍम्प्लिफायर च्या इन्वर्तींग आणि नॉन इन्वर्तींग टर्मिनल ला इनपुट देत आहे माझ्याजवळ R1 R2 च्या व्हॅल्यूज आहेत बरोबर या कॉन्फिगरेशन मध्ये मी आउटपुट वोल्टेज Vo कशाप्रकारे शोधु शकते पहिल प्रकरण असं आहे की मी आउटपुट वोल्टेज कशाप्रकारे शोधू शकते त्यासाठी R2 R1 V1 V2 यांचा आपापसातील तसेच Vo शी संबंध लक्षात घेऊ आता तुम्ही V आणि V या पॉईंट्स कडे बघा आता मला असे दिसत आहे की V V कारण ऑप एमप मधील करण 0 आहे किंवा वर्च्युअल ग्राउंड ही संकल्पना इथे स्पष्ट होते V1 V2 or V V येथे ही पहिली गोष्ट आपण लक्षात घेणार आहोत नंतर आपण i1 ची व्हॅल्यू लक्षात घेणार आहोत ही व्हॅल्यू म्हणजेच V1 V म्हणून V1 - V R1 बरोबर आणि जर मी इथे ही व्हॅल्यू लक्षात घेत असेन तर ती आपण V म्हणू शकतो कारण तुम्ही इथे बघू शकता की V Vo R2 Vo R2 तर इथे माझा V काय असेल आता जर मला V ची व्हॅल्यू मेजर करायची असेल तर आपण ग्राउंड लक्षात घेऊया इथे तुम्हाला वोल्टेज मिळत आहे म्हणजेच हा पोटेन्शियल डिव्हायडर सारखा आहे म्हणून कारण तुम्ही इथे V2 बघत आहात आणि इथे हा ग्राउंड आहे आपल्याकडे V2 आहे R1 आहे आणि R2 आहे आणि आपण V मेजर करत आहोत बरोबर म्हणूनच आता मला V माहित आहे बरोबर कारण V V म्हणून मी i1 ची व्हॅल्यू या दोन व्हॅल्यू च्या बरोबर लिहीत आहे म्हणूनच V R1 V Vo R2 बरोबर ही व्हॅल्यू आहे आता जर मी इक्वेशन मध्ये V ची व्हॅल्यू लिहीत असेन तर मी अशी लिहिन की V1 ही व्हॅल्यू भागिले R1 बरोबर R2 भागिले ही पूर्ण व्हॅल्यू आपण पुन्हा एकदा व्हॅल्यू इक्वेशन मध्ये लिहित आहोत म्हणून जर मी पुढे सोडवत गेले तर पूर्ण इक्वेशन सोडवल्या वर मला असे मिळेल तर हा काय करतो आहे हा दिफ्फेरेन्शियल ऍम्प्लिफायर आहे जो ऍम्प्लिफाय करत आहे हा आऊटपुटला वोल्टेज मधील फरक ऍम्प्लिफाय करत आहे आणि अंपलिफिकेशन फॅक्टर काय आहे तर हा R1 आणि R2 यांच्या व्हॅल्यूज वर अवलंबून आहे अंपलिफिकेशन हे R1 आणि R2 यांच्या व्हॅल्यूज बदलून किंवा ठरवून करू शकतो R1 आणि R2 हे काय आहेत तर R1 आणि R2 हे आपले फीडबॅक रजिस्टर आहेत तुम्हाला हे समजले आहे का तर अशाप्रकारे माझा दिफ्फेरेन्शियल ऍम्प्लिफायर काम करेल जेव्हा मी दोन्ही टर्मिनल ला वोल्टेज देईन वोल्टेज v1 आणि दुसरीकडे वोल्टेज v2 माझे आउटपुट हे त्या वोल्टेज मधील फरक गुणिले R2 R1 असे असेल हा फॉर्म्युला मला लक्षात ठेवायचा आहे आणि असा हा माझा दिफ्फेरेन्शियल अंपलिफायर असेल तर आता आपण एक उदाहरण सोडवूयात दिफ्फेरेन्शियल ऍम्प्लिफायर साठी पुढील प्रमाणे कॉन्फिगरेशन दिलेले आहे त्यात R1 R3 10 kilo ohms म्हणून हा 10 kilo ohms R2 Rf 20 हे उदाहरण आउटपुट वोल्टेज साठी सोडवा इथे आपल्याला Vo शोधायचा आहे बरोबर इनपुट वोल्टेज V1 टर्मिनल ला तसेच इनपुट रजिस्टन्स V1 टर्मिनल ला यांची 3 प्रकरण आपण पाहू आपण येते एक एक प्रकरण लक्षात घेऊ आता कारण Rf R3 R2 R1 म्हणून आउटपुट वोल्टेज हे पुढील प्रमाणे लिहिता येईल जर मी 20 10 2 या व्हॅल्यू इक्वेशन मध्ये ठेवल्या तर 2 असे बनेल म्हणून जसे Rf 20 kilo ohm आणि R3 10 kilo ohm इनपुट रजिस्टन्स VI1 आणि VI2 या टर्मिनसला पुढील प्रमाणे बदलतील म्हणूनच इथे असे घडेल की Vi टर्मिनल ला इनपुट रजिस्टन्स R1 R2 असा असेल जर तुम्ही सर्किट कडे पाहत असाल तर आपण Vi1 R1 R2 टर्मिनल चा इनपुट रजिस्टन्स शोधणार आहोत इथे R1 10 आणि R2 20 म्हणून रजिस्टन्स 30 kilo ohm असेल जेव्हा Vi1 Vi2 असे असेल तेव्हा Vi2 टर्मिनल चा इनपुट रजिस्टन्स काय असेल जेव्हा आपण किरचॉफचा वोल्टेज चा नियम Kirchhoff's voltage law वापरू तेव्हा आपल्याला पुढील प्रमाणे इक्वेशन मिळेल

आपण सर्किट कडे बघितल्यावर आपल्या लक्षात येईल की आपण V i2 कशाप्रकारे सोडवणार आहोत जर आपण पुढे सोडवत गेलो तर आपल्याला V i2 i 2 ची व्हॅल्यू मिळेल म्हणूनच जेव्हा आपण ही व्हॅल्यू इक्वेशन मध्ये ठेवू तेव्हा आपल्याला टर्मिनल टू चा इनपुट रजिस्टन्स V i2 i2 असा मिळेल जर मी ही व्हॅल्यू इक्वेशन मध्ये ठेवली तर मला 6 kilo ohm असे उत्तर मिळेल तर अशाप्रकारे आपण दिफ्फेरेन्शियल ऍम्प्लिफायर वर उदाहरण सोडवू शकतो आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या आपण थोड्या वेगाने ही उदाहरणं सोडवत आहोत मी माझे लेक्चर्स थोड्या वेगाने घेत आहे त्याला कारण असे की तुम्हाला सुद्धा एका शिक्षकाच्या वेगाने समजून घेता यावे एक विद्यार्थी एक श्रोता म्हणून आपल्याला आणखी एक कौशल्य आत्मसात करावे लागेल ते म्हणजे वाढत्या वेगाबरोबर आपली समजण्याची शक्ती सुद्धा वाढली पाहिजे आणि हे तेव्हाच होऊ शकेल जेव्हा यापूर्वीचे लेक्चर आपल्याला पूर्णपणे समजले असतील म्हणजेच जेव्हा मी मध्येच वर्च्युअल ग्राउंड विषयी बोलते तेव्हा तुम्ही मागे जाऊन वर्च्युअल ग्राउंड म्हणजे काय ते बघणे अपेक्षित नाही आहे बरोबर कारण तुम्ही यापूर्वी वर्च्युअल ग्राउंड म्हणजे काय ते बघितलेले आहे तसेच जेव्हा मी इन्वर्तींग नॉन इन्वर्तींग ऍम्प्लिफायर विषयी बोलते तेव्हा लगेच तुम्हाला सांगता आले पाहिजे की त्यात एक प्रकरण असे होते की दिफ्फेरेन्शियल ऍम्प्लिफायर Vo बरोबर Rf R1 or Rf R1 आता जर मी दिफ्फेरेन्शियल ऍम्प्लिफायर वरील उदाहरणं सोडवण्याविषयी बोलले तर तुम्ही ती याप्रमाणे सोडवू शकता तर आपण इथे दोन उदाहरणं घेतली होती त्यात आपण दिफ्फेरेन्शियल ऍम्प्लिफायर सोडवलेला आहे बरोबर आता मला तुम्हाला करण टू वोल्टेज कन्वर्टर चे उदाहरण दाखवायचे आहे त्यासाठी तुम्ही स्क्रीन वर या इथे करण टू वोल्टेज कन्वर्टर आहे या पहिल्या सर्किटमध्ये तुम्हाला काय दिसत आहे इथे मला जर समजून घ्यायचे असेल तर Ii हा I1याच्या बरोबर असेल बरोबर तसेच दुसरा मार्ग असा की V and V V 0 हेसुद्धा खरे आहे आणि जर मी ही व्हॅल्यू इक्वेशन मध्ये ठेवली तर 0 Vo हा IfRf एवढा असेल कारण Vi1 हा 0 आहे आणि इथे Vo आहे म्हणजेच 0 Vo If Rf म्हणून Vo If Rf ट्रान्स रजिस्टन्स हा असा असेल म्हणून आता आपण हे सर्किट बघू आता इथे मी तुम्हाला ट्रान्स कण्डक्टॅन्स आणि ट्रान्स रजिस्टन्स म्हणजे काय ते शिकवणार नाही आहे या गोष्टी काय आहेत आणि त्या कशा परिभाषेत करतात हा तुमच्यासाठी गृहपाठ आहे इथे आपण delta Vo by delta Ii असे लिहिले आहे बरोबर तर इथे तुम्ही ट्रान्स रजिस्टन्स म्हणजे काय असते हे समजण्याचा प्रयत्न करावा आता Vo If Rf ही तुम्हाला दिलेल्या सर्किट च्या आउटपुट वोल्टेज ची व्हॅल्यू आहे आता हे पुढील सर्किट लक्षात घेऊ हे आपले फोटोडायोड सर्किट आहे जर तुम्हाला फोटोडायोड दिला तर त्याचे आउटपुट कशाप्रकारे मोजाल तर आपण पाहू शकता की हा फोटोडायोड आहे आणि हा i1 आहे जो इन्सिडेंट रेडिएशनच्या प्रत्येक मिली वाटला 25 microampere एवढा आहे एवढा करण आपण तयार करू शकतो तर 50 milliwatt ला आणि 50 millivolts ला पावर काय असेल करण किती असेल 50 milliwatt हा 50 into 25 into 10 raise to minus 6 असा असेल कारण हा मायक्रो एंपियर आहे 1 25 मिली एंपियर आता जर मी Rf हा 3 2 kilo ohm एवढा गृहीत धरत आहे तर माझे आउटपुट वोल्टेज Vo हे minus 4 volts एवढे असेल तर पुन्हा मला आकृतीत दाखवल्याप्रमाणे फोटोडायोड सर्किट दिले असते आणि विचारले असते की i1 बरोबर 25 microampere म्हणजेच एवढ्या प्रमाणात फोटोडायोड प्रत्येक मिलीवॉट इन्सिडेंट लाईट ला करण तयार करत आहे आणि 50 milliwatt ला शेवटचे आउटपुट काय असले असते तर मला पुढील सूत्र वापरावे लागले असते आणि नंतर मला Rf 3 2K ohm हे गृहीत धरावे लागले असते अशाप्रकारे मला आउटपुट वोल्टेज 4 volts एवढे मिळाले असते तर अशाप्रकारे करण टू वोल्टेज कन्वर्टर काम करतो आणि फोटोडायोड सर्किट हे करण टू वोल्टेज कन्वर्टर चे उदाहरण आहे आणि तसेच आपण बघितले की दिफ्फेरेन्शियल ऍम्प्लिफायर कसे काम करतो तर इथे हे मॉड्यूल पूर्ण होते पुढच्या मॉड्यूल मध्ये आपण इंटिग्रेटरची एप्लीकेशन बघणार आहोत त्यापुढे आपण डिफरेंसिएटर ची एप्लीकेशन पाहू इथे तुम्हाला समजण्यासाठी म्हणून मी मॉड्यूल चे छोट्या मॉड्यूलस मध्ये किंवा लेक्चर्स चे छोट्या मॉड्यूलस मध्ये विभाजन करत आहे तर तुम्ही स्वतःहून कन्सेप्ट समजून घ्यायचा प्रयत्न करा पुन्हा पुन्हा वाचा आणि अजून उदाहरण सोडवा ठीक आहे तसेच या एम्प्लिफायर ची एप्लीकेशन काय आहेत हेही शोधण्याचा प्रयत्न करा म्हणूनच मी वेळेचे 20 25 30 मिनिट अर्धा तास असे विभाजन करून मॉड्यूलस शिकवत आहे जेणेकरून तुम्हाला समजण्यासाठी ग्रहण करण्यासाठी आणि आणखी उदाहरणे सोडवण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही निशंक पणे विचारू शकता आपण पुढच्या मॉड्यूल मध्ये इंटिग्रेटर बघणार आहोत तोपर्यंत जे काही शिकवलेले आहे त्याचा अभ्यास करा करण टू व्होल्टेज कन्वर्टर कसा काम करतो ते समजून घ्या आणि आणखी काही उदाहरणे सोडवा तोपर्यंत काळजी घ्या आपण पुढच्या मॉड्यूल मध्ये भेटू इथे मी आपला निरोप घेते